विद्यार्थी मित्रांनो नमस्कार यापूर्वीच्या व्याख्यानात आम्ही काही बेसिक असेंब्ली मेथड्सबद्दल शिकलो जे सॉलिड वर्कमध्ये उपलब्ध असे काही स्टॅंडर्ड मेट आहेत आता या व्याख्यानात आपण सॉलिडवर्क्स फीचर्समध्ये काही एडव्हान्स मेथड्स शिकू या तर आता आपण मेट विषयी जाणून घेऊयात आम्ही याआधी स्टॅंडर्ड मेट शिकलो आता पुढील गोष्टी एडव्हान्स मेट आहेत तर आता या व्याख्यानात आपण या एडव्हान्स मेट बद्दल शिकूयात मी येथे लोड केलेले काही पार्ट पाहू येथे पहिला मेट म्हणजे प्रोफाइल मेट हे प्रोफाइल मेट आम्हाला एकमेकांना दोन प्रोफाईल किंवा दोन सरफेसस्सेचे सेंटर जॉमेट्रिक सेंटर्स अलाईन करण्याची परमिशन देते उदाहरणार्थ आपण हे पर्टिक्युलर प्रोफाइल तपासू हे रेक्टअंगुलर प्रोफाइल आणि हे प्रोफाइल सेंटरमधील या रॉडचे एक सर्कल आहे आता ते ऑटोमॅटिकली एकमेकांना अलाईन करते आपण हे दोघे एकमेकांशी अलाईन होताना पाहू शकता पुन्हा एकदा बघूया आपण म्हणू शकता की मला हा पर्टिक्युलर फेस या मोठ्या रेकटेनअँगलवर अलाईन करायचा आहे तर आम्ही मेटवर जाऊ एडव्हान्स मेटकडे जाऊ तर हे येथे प्रोफाईल सेंटर आहे तर आपण पाहत आहोत की ही प्लेट अलाईन होत आहे या फेसचे प्लेट सेंटर या मोठ्याशी अलाईन होत आहे तथापि हे फ्लिप करण्यासाठी आपल्याला हा इन्व्हर्टेड दिसेल आपल्याकडे अलाइनमेंट इन्व्हर्टेड करण्यासाठी अलाइनमेंट ऑप्शन आहे हे अँटी अलाईन केलेले आहे तर आपण येथे योग्य प्रकारे अलाईन केलेले पाहू शकतो तर हे येथे प्रोफाइल सेंटर आहे यानंतर आपल्याकडे सीमॅट्रिक मेटआहे सीमॅट्रिक मेट आम्हाला दोन वस्तू दोन एलिमेंट्स सीमॅट्रिक म्हणून मुह करण्यास परमिशन देते आम्ही त्यांना प्लेनमध्ये मिरर केल्यासारखे कपल करू शकतो तर पुढचा मेट म्हणजेच एडव्हान्स मेट मध्ये असलेले सीमॅट्रिक मेटबद्दल चर्चा करू सीमॅट्रिक मेट दोन एलिमेंट्सना रेफरन्ससह एकमेकांना सीमॅट्रिकपणे वागण्याची परमिशन देते तर यासाठी आपण काही जॉमेट्री सेट करतोय हे आपण पाहू शकता आम्ही हे प्रोफाइल सेंटर रिमूव करू तर येथे आपल्याकडे काही रँडम फिक्स आहेत ज्याला फिक्स्चर असेंब्ली म्हणू शकतो तर आपण येथे पाहू शकतो की ही प्लेट या शाफ्टभोवती रोटेट होत आहे ही या शाफ्टभोवती रोटेट होत आहे तर आपण येथे फक्त सीमेट्रिक मेट चेक करू तर आम्ही एडव्हान्स नंतर सीमेट्रिक पाहूया तर हा सीमेट्रिक मेट आपल्याला दोन गोष्टी सिलेक्ट करण्याची परमिशन देतो तर आम्हाला एक सीमेट्रि प्लेन आवश्यक आहे ज्यामध्ये लिमिट्स सीमेट्रिक असणे आवश्यक आहे तर मग आपण हे प्लेन सिलेक्ट करू किंवा कदाचित आपण हिडन प्लेन मधूनही सिलेक्ट करू शकतो सर्वात प्रथम मध्यभागी हे फ्रंट प्लेन सिलेक्ट करू आणि आम्ही सिलेक्ट केलेल्या सिमेट्रिक प्लेन आपल्याला दोन गोष्टी सिलेक्ट करण्याची परमिशन देतो प्रथम आम्हाला प्लेनबद्दल एक रेफरन्स सेट करायचा आहे तर आपण प्लेन पाहू तर आम्ही एडव्हान्स मेट आणि सिमेट्रिक मेट कडे जाऊ सिमेट्रिक प्लेन सिमेट्रिक मेट आम्हाला येथे दोन गोष्टी सिलेक्ट करण्याची परमिशन देतो आपण हे पाहू शकतो हे सिमेट्रिक प्लेन आहे आम्ही सिलेक्ट करत असलेल्या दोन एलिमेंट्समधील हे प्लेन प्रीफरन्स आहे एक प्लेन सिलेक्ट करूया आम्ही फक्त प्लेन पाहण्यास इनएबल आहोत चला हे प्लेन सिलेक्ट करू आणि दोन एलिमेंट्ससाठी आपण हा फेस सिलेक्ट करत आहोत आणि ओके बटन क्लिक करा ठीक आहे तर पुढील मेट जो येथे उपलब्ध आहे तो सिमेट्रिक मेट आहे आम्ही मेटवर जाऊ आणि एडव्हान्स मेटकडे जाऊ मग सिमेट्रिक मेटमध्ये आपण येथे दोन लहान विंडो पाहू शकतो तर त्यातील प्रथम सिमेट्रिक निवडणे आम्ही सिलेक्ट करत असलेल्या दोन गोष्टींसाठी हाच रेफरन्स सिमेट्रि प्लेन आहे तर या रेफरन्स प्लेनसाठी हे प्लेन आणि ज्या दोन गोष्टींबद्दल आपल्याला सिमेट्रिक बनवायचे आहे ते सिलेक्ट करूया चला तर हे दोन सिलेक्ट करूया तर मग आपण ओके क्लिक करा तर आता आपण हा पर्टिक्युलर फेस पाहू शकतो आणि हा फेस या रेफरन्स प्लेनशी सिमेट्रिक आहे म्हणून आपण त्यापैकी एक रोटेट करीत असताना दुसरा याबद्दल सिमेट्रिकपणे बिहेव करतो आम्ही पुन्हा डिटेल्स पाहू शकतो येथे क्लिक करा आणि एडिट करण्यासाठी राइट साइड क्लिक करा येथे उपलब्ध पुढील मेट वीडथ मेट आहे तर आपण आधीचे सिमेट्रिक मेट डिलीट करूया आपण येथे पाहू शकतो की इथे पर्टिक्युलर लेच प्रकारची गोष्ट आहे जी कोणत्याही वेबवर मूह करत आहे आणि ती आतापर्यंत फिक्स केलेली नाही तर समजा आपल्याला या लेचला शाफ्टच्या सेंटरला आणायचे असेल तर आपल्याकडे वीडथ नावाचे मेट एडव्हान्स मेट असेल आम्ही एडव्हान्स मेटच्या वीडथवर जाऊ येथे पुन्हा आपल्याकडे दोन लहान विंडो आहेत वीडथच्या सिलेक्शनसाठी हा रेफरन्स आहे आम्ही त्याचा रेफरन्स 1 रेफरन्स 2 आणि सेंटरला असलेल्या गोष्टीला अर्थातच हे आणि ते सिलेक्ट करू एकदा आपण त्यावर क्लिक केले तर आपण सेंटरला हे फिक्स केलेले पाहत आहोत आणि हे या प्लेन आणि या पर्टिक्युलर प्लेनच्या सेंटरला आहे तर हे वीडथ मेट आहे त्या अनुषंगाने आम्ही उर्वरित एडव्हान्स मेटबद्दल बोलू आम्ही या डिस्टेंस मेट चेक करू याला डिस्टेंस लिमिट असे म्हणतात आणि त्याला अँगल लिमिट असे म्हणतात आम्ही हे चेक करू सर्व प्रथम आपण नुकतेच असलेला हा वीडथ मेट डिलीट करू आम्ही मेट आणि या डिस्टेंस लिमिटवर जाऊ म्हणूनच आत्ताच जसे मी तुम्हाला दाखविले आहे की हे शाफ्टच्या बाजूने मुव्हेबल आहे आणि त्याला काही लिमिट नाही तर या लेचला लिमिट सेट करण्यासाठी आपण यावर क्लिक करू आणि ते आपल्याला मॅक्झिमम लिमिट देते आणि हे दुसरे मिनिमम व्हॅल्यू आहे तर आम्हाला हा फेस अर्थातच हे दोन फेसेस सिलेक्ट करावे लागेल तर आम्ही या दोघांमधील मॅक्झिमम डिस्टन्स आणि या दोघांमधील मिनिमम डिस्टन्स सिलेक्ट करू तर मी 0 49 सिलेक्ट करत आहे आणि ते येथे 0 आहे ओके बटन क्लिक करा म्हणून मी हा फेस आणि हा फेस यांची लिमिट्स फिक्स केली आहे तर आपण पाहु शकतो की मिनिमम लिमिट्स 0 होती तर ती या 0 व्हॅल्यू च्या पुढे जाऊ शकत नाही आणि मॅक्झिमम लिमिट 0 49 होती तर 0 49 पर्यंत मॅक्झिमम डिस्टन्स फिक्स केले आहे तर ही डिस्टन्स लिमिट आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे एक अँगल लिमिट आहे अँगल लिमिट फिक्स करण्यासाठी आम्हाला पुन्हा दोन रेफरन्स प्लेन सिलेक्ट करावे लागतील हा अँगल आहे हे प्लेन आणि हे प्लेन सिलेक्ट करा मी एक व्हॅल्यू सेट करीत आहे तसेच आपल्याकडे डिस्टन्स लिमिटसारखेच आहे येथे एक अँगल लिमिट आहे तर आम्ही एडव्हान्स मेटकडे जाऊ आपण येथे अँगल लिमिट पाहू शकतो तर डिस्टन्स लिमिटप्रमाणेच आपल्याला पुन्हा दोन सिलेक्शन्स करावयाच्या आहेत आपण हे प्लेन आणि हे प्लेन सिलेक्ट करू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू सिलेक्ट करू याला 30 घेऊ आणि आपण 180 असे करू आम्ही फक्त 30 ठेवू ओके बटन क्लिक करा आपण हे पाहू शकतो की हे पूर्णपणे रोटेट होत नाही हे आपण ओके करू या याला फिक्स करा डिस्टन्स लिमिटप्रमाणेच येथेही आपल्याकडे एडव्हान्स मेटमध्ये देखील एक अँगुलर लिमिट आहे ही अँगुलर लिमिटसाठी आहे हे पुन्हा अँगल्स सेट करावे लागेल असे दोन रेफरन्स प्लेन सेट करण्यास सांगा चला आपण हे प्लेन सिलेक्ट करू उदाहरणार्थ फ्रंट प्लेन आम्ही मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू सेट करू मिनिमम होण्यासाठी 30 सिलेक्ट करू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणून 180 देऊयात आता आपण बघू शकतो की हा अँगुलर डायरेक्शननि कॉन्स्स्ट्रेट मोशन दर्शवितो तर ऍडव्हान्स मेट मध्ये अँगुलर लिमिटेद्वारे या लिमिट सेट केल्या आहेत तर ही अँगुलर लिमिट होती येथे उपलब्ध इतर मेट म्हणजे एडव्हान्स मेटमध्ये पाथ मेटआणि लिनियर कपलर् आहेत आपण ते इतर काही जॉमेट्री मध्ये पाहू या प्रोसेसला संपवूया एडव्हान्स मेटमध्ये उपलब्ध असलेला दुसरा मेट म्हणजे पाथ मेट आहे पाथ मेटसाठी या जॉमेट्रीमध्ये दिसेल की हा बॉल या वक्र स्लाइडमध्ये जाईल हे शक्य करण्यासाठी आम्हाला पाथ मेट सिलेक्ट करावे लागेल तर त्यासाठी या बॉलचे सेंटर या स्लाइड एक्सेसच्या सेंटरला स्लाईड करणे आवश्यक आहे तर आत्तापर्यंत आपण याचा सेंटर आणि या पर्टिक्युलरची सेंटर लाईन पाहू शकत नाही ते सक्षम करण्यासाठी आम्ही या बॉल वर जाऊ आणि स्केचचा पार्ट सिलेक्ट करू आणि त्यास दाखवू आणि त्याप्रमाणेच स्वीप मधील या विशिष्ट स्लाइडवर आपण स्केच वर जाऊ तर आपण येथे त्याचे कर्व आणी सेंटर पाहू शकतो तर आता पाथ मेटमध्ये पाथ मेट या बॉलच्या सेंटर असलेल्या र्वरटॅक्स आणि त्यास ट्रॅव्हल करण्यासाठी आवश्यक असलेल्या पाथची मागणी करतो तर हा शोध येताना या बॉलच्या सेंटर असलेल्या र्वरटॅक्स आणि पाथ जो सध्या आपल्याला दिसत नाही आहे तो निवडूया आम्ही येथे स्केच शो ऍक्टिव्हेट करू तर आता या पाथवर पुन्हा क्लिक करा आता आपण पाहु शकतो की या बॉलचे सेंटर कर्वड स्लाईडच्या स्पालाईनशी अलाइन झाले आहे आपण ते स्केचेस हाईड करू शकता या कर्वड स्लाईडमध्ये बॉल फिट असल्याचे मला दिसते ते पाहण्यासाठी आपण हे ट्रान्सपरंट बनवू चेंज ट्रान्सपरन्सी मध्ये जाऊन आम्ही राईट क्लिक करू आपण येथे पाहू शकता हा बॉल या स्लाईडमध्ये मुह होऊ शकतो तथापि आम्हाला माहिती आहे की आम्ही हा बॉल प्रथम आणि नंतर हा प्लेन इम्पोर्ट केला आहे तर हे आधीच फिक्स झाले आहे तर हे आपण फ्लोटिंग बनवू आणि हे फिक्स करू तर आता आपण पाहू शकता की हा बॉल या स्लाइडमध्ये मुह होऊ शकतो तर पाथ मेट वापरुन हे शक्य झाले पुढील एडव्हान्स मेट जे अवेलेबल आहेत हे म्हणजे लिनियर कपलर आहे आम्ही ते इतर काही जॉमेट्रीवर चेक करू चला हे लोड करू मी हे डिलीट करेल आम्ही लिनियर कपलरसाठी कंपोनेंट इन्सर्ट करण्यासाठी जाऊ मी हे लोड करीत आहे येथे आपल्याकडे काही व्हीलस आणि काही रेल्वे ट्रॅक आहेत तर लिनियर कपलर दोन आयटममध्ये लिनियर फॅशनमध्ये कपलिंग करण्याची परमिशन देतो आम्ही ते चेक करू आपण या गोष्टी एकमेकांवर टेंनजट बनवूया आपण इन्सर्ट कंपोनेंट मध्ये जाऊन काही पार्ट सिलेक्ट करू माझ्याकडे येथे व्हीलस ट्रॅक आणि व्हील टॉपचे काही पार्ट आहेत आम्ही हे फिक्स करू या टॉपला या व्हीलवर फिक्स करू आपण हे बनवूया मी ते टेंजेन्ट करीन येथे आपल्याकडे हा ट्रॅक आणि हे व्हील आहे तर हे लिनियर कपलर डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी मला आणखी एक व्हील आवश्यक आहे अशाच प्रकारे मी दुसऱ्या व्हील सोबत देखील कृती करेन आता येथे आपल्याकडे दोन व्हील अव्हेलेबल आहेत चला या व्हीलला या रेल्वे ट्रॅकवर अलाइन करू मी हे मेट करीन तर आता मी इन्सर्ट कंपोनेंट मध्ये जाऊन काही पार्ट येथे लोड करेल येथे आपल्याकडे रेल्वे ट्रॅक व्हील आणि व्हील होल्डर आहेत तर या लिनियर कपलरमध्ये हे दाखवण्यासाठी आम्हाला दोन व्हीलसची आवश्यकता आहे आम्ही याला कॉपी करू चला ही व्हीलस सेट करू या व्हीलसला या ट्रॅकच्या मध्यभागी ठेवण्यासाठी मी या व्हीलसला पुन्हा या रेल्वे ट्रॅक वर अलाइन करीन आपण इथे विडथ मेट म्हणजेच रेफरन्स 1 आणि रेफरन्स 2 वापरून हे आयटम्स सेंटरला करू शकतो आमच्याकडे येथे तसेच सिमिलर आहे मी फक्त व्हीलसवर हेड ठेवतो आम्ही तसेच करू या आता आपण या इन्सर्ट कंपोनेंट मध्ये जाऊ आम्ही ट्रेनचा ट्रॅक आणि व्हील कनेक्टर घेऊ आमच्याकडे येथे दोन आयटम्स आहेत हे लिनियर कपलर डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी आम्हाला दोन भिन्न आयटम्सची आवश्यकता आहे या दोघांना रेल्वे ट्रॅकमध्ये अलाइन करा तर आपल्याकडे हा स्लाइडर प्रकार आहे तर हे दोन्ही एकमेकांपासून इंडिपेंडेंट आहेत तर आता आपण हे लिनियर कपलर चेक करू आम्ही मेटपासून एडव्हान्स मेटकडे जाऊ त्यानंतर येथे आपल्याकडे लिनियर कपलर आहे हे आम्हाला दोन विशिष्ट कंपोनेंट सिलेक्ट करण्यास सांगते हा फेस आणि हा फेस फक्त हे दोन सिलेक्ट करू आणि आम्ही या दोघांमधील रेशो काढूया एकमेकांना फक्त 1 आणि 1 निवडू आम्ही ओके वर क्लिक करू आणि ज्याप्रमाणे आपण एक गोष्ट एका दिशेने मूह करू दुसरे ऑटोमॅटिकली त्याला कपल होऊन प्रीस्क्राइब रेशो मध्ये मूह होईल आता आपण रेशो बदलू आणि पुन्हा चेक करू आम्ही काही फीचर्स ऍड करू उदाहरणार्थ मी हे 1 5 असे घेतो आता आपण पुढील क्रिया पाहू शकता आणि रेशोनुसार 1 ते 1 5 आहे तर हे एक लिनियर कपलर आहे तर आम्ही येथे हे एडव्हान्स मेट पूर्ण केले पुढील लेक्चरमध्ये आपण आपल्याकडे उरलेल्या उर्वरित मेकॅनिकल मेटबद्दल जाणून घेऊ आम्ही सर्व आधीच या स्क्रू मेटस आणि मेकॅनिकलपासून हीनज मेट कव्हर केला आहे तर आता आपण हे एडव्हान्स मेट पूर्ण केले आहेत आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण मेकॅनिकल मेट शिकू ज्यामध्ये कॅम स्लॉट हीनज गिअर रॅक पिनियन स्क्रू यासारख्या गोष्टी आमच्याकडे आधीच आहे तर आता आम्ही या सॉलिड वर्क्स मध्ये उपलब्ध हे एडव्हान्स मेट हा टॉपिक इथेच संपवीत आहोत आम्ही प्रोफाइल सेंटर सिमेट्रिक वीडथ पाथ मेट लिनियर कपलर डिस्टन्स लिमिट आणि अँगुलर लिमिट या सर्वांचा समावेश यात केलेला आहे पुढील लेक्चरमध्ये आपण मेकॅनिकल मेटबद्दल शिकू धन्यवाद